येथे एक शॉर्टहँड नोटेशन आहे जे मी तुम्हाला आठवण्यास सांगेन आपण हे FEM लक्षात घेतल्यास इथली ही संपूर्ण संज्ञा पुन्हा पुन्हा लिहिणे खूप त्रासदायक होते म्हणून मी त्याला म्हटले आहे आम्ही हे आधीसुद्धा केले होते ठीक आहे तर हे तुम्ही पाहता हे फक्त हे इंटिग्रँड आहे ठीक आहे तर आता आपण काय करणार आहोत येथे एक ऑब्जेक्ट घेऊ तर हद्दीवर माझा एक त्रिकोण घेऊ ठीक आहे तर ही माझी बाह्य नॉर्मल आहे आणि मी साधेपणासाठी या कडांना 1 2 आणि 3 नुसार क्रमांक लावणार आहे तर FEM मध्ये मी काय केले पारंपारिक FEM मध्ये मी मुळात या टेस्टिंग फंक्शन्सच्या सर्व भिन्न संभाव्य मूल्यांमध्ये फिरून पाहिले मी यापैकी प्रत्येक कडा असल्याचे टेस्टिंग फंक्शन्स घेतले आणि मी माझ्या समीकरणांची प्रणाली लिहून दिली आणि तेथे n m कडा असल्याने n m टेस्टिंग फंक्शन्स आहेत तर या सर्वांशी आपण परिचित आहोत परंतु आता आपण जे केल्याने त्यात बदल होईल ते समीकरण पाहू आणि जेव्हा माझे सीमेवर असेल तेव्हा काय होईल ते पाहू ठीक आहे एक सीमारेषा ही उजवीकडील बाजू उद्युक्त करण्यास निघाली आहे अन्यथा सीमेवर 0 आहे बरोबर जर सीमेवर नसल्यास जर हा m सीमेवर नसेल तर ही संज्ञा 0 आहे m व्हेरिएबल्सची निवड चुकीची आहे येथे व्हेरिएबल असणे आवश्यक आहे परंतु आम्ही ते सीमारेषाच्या संख्येइतके केले पण आशा आहे की हे स्पष्ट आहे आपण इच्छित असल्यास आपण हे सर्व i मध्ये बनवू शकता त्यामुळे व्यक्त मॅग्नेटिक फिल्ड काय आहे आपल्याला आधीच माहीत आहे की हे असे लिहिले जाऊ शकणार आहे तर माझी FEM समीकरणे मला देणार आहेत मी एक टेस्टिंग फंक्शन निवडणार आहे बरोबर तर मी निवडणार आहे टेस्टिंग फंक्शन म्हणून आणि FEM वरुन माझ्या मॅट्रिक्स समीकरणाची एक पंक्ती तयार करेल ठीक आहे तर काय होईल तर या त्रिकोणावर इंटिग्रल हे असे होईल या व्यक्ती कडे लक्ष द्या हे H मध्ये लिनियर आहे जर मी ला द्वारे पुनर्स्थित केले हे फक्त या दोन संज्ञा च्या बेरजेचा कॅपिटल फाय होईल तर येथेच माझी ही पंक्ती आहे जिच्यामध्ये फक्त आहे आणि संपूर्ण सूत्राच्या इतर कोणत्याही कडाच नसतात म्हणूनच ही वेगवान आहे आणि आता हे काय होणार आहे विद्यार्थी सीमा सीमेवरती संज्ञा जी आपल्या येथे काळजीपूर्वक आहे ही अशी संज्ञा होणार आहे योग्य आहे तर हे होणार आहे जिथे लक्षात ठेवा ही एक सीमा सीमेवर एक कडा आहे बरोबर आहे आणि मग तिथे आणखी एक किनार असेल आणि मग यासारखी दुसरी किनार असेल अशा कडा किती आहेत विद्यार्थीः m m कडा बरोबर आणि पल्स बेसिस फंक्शन प्रत्येक काठावर एक आहे बरोबर त्यामुळे मुळात येथे हे होणार आहे तर क्रमांकन येथे सुरू होत असल्यास हे देखील कडा 1 असेल बरोबर त्यामुळे याला कडा 1 म्हणू या त्यामुळे आपण कल्पना करू शकता येथे काही नोंदणी घेणे ज्याच्या बद्दल आपण थोडे काळजीपूर्वक राहिले पाहिजे की आपण गोष्टी कशा क्रमांकित करीत आहात ठीक आहे तर आता मला कोणत्या प्रकारच्या समीकरणाची प्रणाली मिळाली म्हणूनच जर मी फक्त FEM समीकरणाची प्रणाली केली तर माझ्याकडे किती समीकरणे असतील मी प्रत्येक किनारी तपासू शकतो म्हणजे प्रत्येक काठावर तर nm समीकरणे आहेत बरोबर परंतु त्या m समीकरणांच्या मध्ये बरोबर तर एकत्रितरीत्या माझ्याकडे nm समीकरणे असतील विद्यार्थी परंतु आपण बाउंड्री कंडिशन लागू करू शकत नाही संदर्भ वेळ 0705 होय आम्ही बाउंड्री कंडिशनकडे येत आहोत त्यापैकी n अंतर्गत आहेत तर ते करत नाहीत विद्यार्थीः जाहीरपणे 's यांचा समावेश आहे त्यांच्यातील m मध्ये चा समावेश आहे ठीकआहे पण आपल्या या समस्येमध्ये वेरिएबल संख्या आता किती आहे जर मी हे समीकरण 5 येथे वापरत असेल तर आता माझ्या अज्ञाताची संख्या झाली आहे विद्यार्थीः n2m तर ते n m m असणार आहे तर हे काय आहेत ते H टेंजेन्शिअल आहेत आणि हे काय आहे विद्यार्थीः तर मी माझ्या समीकरणांची प्रणाली थोडी मोठी बनवित आहे बरोबर आणि FEM समीकरणांमध्ये हे फेलो समाविष्ट केले जातील बरोबर आणि काय होते मला म्हणायचे आहे की तेथे आता पुरेशी समीकरणे नाहीत आता माझ्याकडे फक्त n m समीकरणे आहेत तर n2m अज्ञात आहेत परंतु मला हे माहित आहे की मी येथे समीकरण 5 वापरत असल्यास मला आणखी m समीकरणे मिळतील तर BI समीकरणे कशी दिसतील BI समीकरणांमध्ये बाउंड्री इंटीग्रल इक्वेशनमध्ये काय समाविष्ट आहे उदाहरणार्थ जेव्हा मी समीकरण 5 घेतो तेव्हा तेथे असते आणि तेथे आहे H टेंजेन्शियल H टेंजेन्शियल कशासोबत संबंधित आहे विद्यार्थीः E z नाही H टॅन्जेन्शियल u's शी संबंधित आहे विद्यार्थीः H टॅन हे u's आहे आणि E z हे विद्यार्थी a a's बरोबर आहे तर मी हे मॅट्रिक्स समीकरणामध्ये लिहिले तर मला काय मिळेल मला पुढील फॉर्ममधून काहीतरी मिळणार आहे

वास्तविक तुम्हाला माहीत आहे काय त्याला हे म्हणण्याऐवजी आपण फक्त v म्हणूया तर लोअरकेस a आणि अपरकेस a मध्ये कोणताही गोंधळ नाही ठीक आहे तरइलेक्ट्रिक फील्ड साठी पल्स बेसिसमधले कोईफिशंट मी त्यांना v म्हणतो ठीक आहे यांना फक्त स्मॉल a पासून बदलू या तर हे समीकरण आहे आणि उजव्या बाजूच्या बरोबरीचे काय होणार आहे हे या मुलाच्या इन्सिडेंट फिल्डच्या बरोबरीचे आहे तर ही एकूणच m समीकरणे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे झाले आहे ते इलेक्ट्रिक फील्ड विषयी माहिती आहे इन्सिडेंट इलेक्ट्रिक फील्ड येथे छान दिसली आहे तर मग आता माझ्याकडे पुरेशी समीकरणे आहेत का मी हे 1 आणि हे 2 एकत्र केल्यास माझ्याकडे किती अज्ञात आहेत nmm विद्यार्थी नाही तेथे एक असेल एकूण समस्येमध्ये एकूण समस्येस अंतर्गत डिस्क्रीटायझेशन तसेच सीमा डिस्क्रीटायझेशन देखील असतात अंतर्गत डिस्क्रीटायझेशन विद्यार्थी n कडा आहेत आणि त्या अज्ञात अद्याप अज्ञात आहेत ते निर्धारित नाहीत तर त्या n सीमेवर माझेआणि H टेंजेन्शियल आहेत दोन्ही निर्धारित नाहीत तर किती अज्ञात आहेत आता माझ्याकडे एकूण किती समीकरणे आहेत विद्यार्थी m प्लस FEM वरून m n बाउंड्री इंटीग्रल पासून n तर मी या दोघांना अतिशय हुशार पद्धतीने विलीन करण्यास व्यवस्थापित केले आहे विद्यार्थी दुसरी गोष्ट एक